आज मी लॅटरल सपोर्टेड बीमच्या रचना प्रक्रियेबद्दल चर्चा करणार आहे

तर बीमची रचना लॅटरली सपोर्टेड किंवा लॅटरली अनसपोर्टेड आधारावर केली जाईल तर आज आपण फक्त लॅटरल लॅटरली सपोर्टेड बीमबद्दल चर्चा करू जिथे त्याच्या वेव्ह लॅटरली सपोर्ट दिला जाईल जेणेकरून लॅटरल टॉर्सनल बकलिंग रोखता येईल तर या ठिकाणी आपण असे गृहीत धरत आहोत की लॅटरल टोर्सनल बकलिंग रोखले गेले आहे आणि यासह रचना निकष काय असतील ज्यावर चर्चा केली जाईल आणि ते कलम 8 1 मधे दिले आहे कलम 8 1 मध्ये IS 800 2007 च्या 1 च्या तपशीलावर चर्चा केली गेली आहे जिथे रचना बेन्डींगची ताकद दोन ठिकाणी मोजली जाऊ शकते एक म्हणजे कमी शिअर तर दुसरे म्हणजे उच्च शिअर कमी शिअर म्हणजे जेव्हा शिअर फोर्स 0 6पेक्षा कमी असते रचना शिअर स्ट्रेंथ च्या 6 पट नंतर त्याला कमी शिअर म्हणतात याचा अर्थ जर Vd ही क्रॉस सेक्शनची डिझाइन शिअर स्ट्रेंथ असेल तर जर व्ही 0 6Vd पेक्षाकमी असेल तर मग आपण कमी शिअर म्हणून शकतो याचा अर्थ शिअर फोर्स कमी आहे तर कमी शिअर असल्यास आपण फक्त या सूत्रावरून डिझाइन बेंडिंग स्ट्रेंथ शोधू शकतो म्हणजे Md हे बीटा बी गुणिलेZpf y बाय गॅमा M 0 बरोबर आहे बरोबर Md हे बीटा b गुणिले Zp गुणिले Fy गुणिले गॅमाM 0 च्या बरोबरीचे आहे जेथे Md डिझाइन बेंडिंग स्ट्रेंथ आहे आणि बीटा b आपण प्लास्टिक आणि संक्षिप्त विभागासाठी 1 म्हणून विचारात घेऊ शकतो प्लास्टिक आणि कॉम्पॅक्ट विभागासाठी हे मूल्य बीटा b हे 1 मानले जाऊ शकते आणि हाफ कॉम्पॅक्ट विभागासाठी आपण बीटा b मूल्य म्हणून Z e भागिले Z p विचारात घेऊ शकतो बरोबर जेथे Z e हे इलास्टिक विभाग मॉड्यूलस आहे आणि Z p हे प्लास्टिक विभाग मॉड्यूलस आहे तर Ze बाय Zp चे गुणोत्तर बीटा b म्हणून आढळू शकते आणि सेमी कॉम्पॅक्ट विभागासाठी हे बीटा b मूल्य मोजले जाईल आणि वापरले जाईल आणि प्लास्टिक किंवा कॉम्पॅक्ट विभागासाठी बीटा b मूल्य फक्त 1 मानले जाईल आणि विभाग प्लास्टिक किंवा कॉम्पॅक्ट किंवा सेमी कॉम्पॅक्ट आहे की नाही हे कोडल तरतुदीतून ठरवले जाईल कारण वेव्हची जाडी आणि वेव्ह च्या खोलीच्या रुंदीवरून आणि क्लॅंजची जाडी क्लॅंजची रुंदी इत्यादी इतर निकषांवरून आपण शोधू शकतो की एखादा विभाग कोडमधून कॉम्पॅक्ट प्लास्टिक आहे की सेमी कॉम्पॅक्ट आहे आणि त्या आधारावरून आपण बीटा मूल्य शोधू शकतो बरोबर आणि Fy हा सामग्रीचा यील्ड स्ट्रेस आहे आणि गॅमा एम 0 हा पार्शियल सेफ्टी फॅक्टर आहे तर वेगवेगळ्या सामग्रीसाठी Fy शोधले जाऊ शकते जे इल्ड स्ट्रेस मूल्य भिन्न असेल जे आपण कोडमधून देखील शोधू शकतो आणि गॅमा M 0 हा पार्शियल सेफ्टी घटक आहे जो तक्ता 5 मध्ये आढळतो बरोबर आणि सेवाक्षमतेच्या भाराखाली अपरिवर्तनीय विकृती टाळण्यासाठी आपल्याला या अटी राखाव्या लागतील जसे की फक्त सपोर्टेड बीमसाठी Md 1 2 पेक्षा कमी असावा गॅमा M 0 द्वारे 2 गुणिले ZeFy तर कोणत्याही परिस्थितीत आपण आधी जे काही मोजले आहे ते या मूल्यापेक्षा कमी असावे म्हणजे आधी मोजलेले Md मूल्य जर यापेक्षा जास्त असेल तर आपण हे मूल्य Md तर Md 1 आहे फक्त सपोर्टेड बीमसाठी 2 गुणिले Z e F y बाय गॅमा M0 आणि कॅन्टिलीव्हर बीमसाठी आपण Md ला 1 म्हणून विचारात घेऊ शकतो 5 zefy बाय गॅमा M 0 तर सपोर्टेड अटींवर अवलंबून Md मूल्य इतके किंवा यापेक्षा कमी असावे म्हणून एकदा आपल्याला Md चे मूल्य सापडले की आपण पुढीलसाठी पुढे जाऊ शकतो तथापि जर आपण पाहिले की शिअर फोर्स 0 6 पेक्षा जास्त आहे बीम सेक्शनच्या डिझाइन शिअर स्ट्रेंथच्या 6 पट मग आपण हे सूत्र वापरू शकतो जे Md MdVच्या बरोबरीचे असेल जिथून MdV ची गणना केली जाऊ शकते तर जेव्हा विभाग उच्च शिअर अंतर्गत असतो याचा अर्थ जेव्हा बीम उच्च शिअर अंतर्गत असतो याचा अर्थ जेव्हा व्ही 0 6Vd पेक्षा मोठा असतो मग डिझाईन बेंडिंग ची ताकद मोजली जाऊ शकते कारण Md ही Mdv च्या बरोबरीची आहे जेथे Mdv ही उच्च शिअर अंतर्गत ची ताकद आहे आणि ती अशा प्रकारे Mdv म्हणून मोजली जाऊ शकते आणि या सूत्रावरून प्लास्टिक किंवा कॉम्पॅक्ट विभागासाठी गणना केली जाऊ शकते जर विभाग प्लास्टिक किंवा कॉम्पॅक्ट असेल तर आपण Mdv मूल्य Md वजा बीटा गुणिले Md वजा Mfd म्हणून शोधू शकतो आणि कोणत्याही परिस्थितीत ते 1 2 पेक्षा कमी किंवा समान असावे Jdfy बाय गॅमा M 0 तर तुम्हाला या निकषांचा विचार करावा लागेल तो यापेक्षा कमी असावा लागेल आणि यावरून Mdv ची गणना केली जाऊ शकते जेथे बीटा हा आहे बीटा हा 2 गुणिले V भागिले Vd वजा 1 संपूर्ण वर्ग आहे तर बीटा हा एक गुणांक आहे ज्याची गणना या सूत्रावरून केली जाऊ शकते आणि मग आपण Mdv चे मूल्य शोधू शकतो आणि येथे V d रचना शिया स्ट्रेंथ मोजली जाऊ शकते ती लाट यील्डिंग किंवा वेव्ह बकलिंगद्वारे नियंत्रित केली जाऊ शकते आणि V d हे फक्त A v भागिले A v गुणिले F v आहे जेथे A v हे शिअर क्षेत्र आहे आणि F v ही रचना शिअर स्ट्रेंथ आहे तर A v डिझाइन शिअर क्षेत्र गुंडाळलेल्या विभागासाठी d गुणिले T डब्ल्यू म्हणून मोजले जाऊ शकते जेथे d ही एकूण खोली आहे T w ही वेव्ह ची जाडी आहे आणि वेल्डेड किंवा बिल्ड अप विभागासाठी d गुणिले T w आहे जेथे T w ही जाडी आहे आणि d ही प्रभावी खोली आहे बरोबर येथे लक्षात ठेवा की रोल केलेला विभाग हा कॅपिटल डी एकूण खोली आहे बरोबर तर रोल्ड सेक्शनसाठी Av ची गणना d गुणिले Tw आणि वेल्डेड किंवा बिल्ड अप सेक्शनसाठी d गुणिले Tw अशी केली जाऊ शकते आणि Av ही रचना शिअर स्ट्रेंथ आहे आणि V हा घटक shiar फोर्स आहे ज्याची गणना आपण लोडिंग स्थितीवरून आणि बाउंडरी स्थितीवरून करू शकतो तर एकदा आपण V आणिV आणि Vd ची गणना केली की आपण बीटाचे मूल्य शोधू शकतो आणि मग आपण Mdvचे मूल्य शोधू शकतो तर Md हा संपूर्ण विभागाचा प्लास्टिक डिझाइन मोमेंट आहे ज्यामुळे उच्च शिअर प्रभाव निर्माण होतो आणि वेव्ह बकलिंग प्रभाव विचारात घेतला जातो तरMd आधीच आपण संपूर्ण विभागाचा प्लास्टिक डिझाइन मोमेंट म्हणून गणना केली आहे जिथे आपण शियर फोर्स इफेक्टचा विचार करणार नाही आणि Mfd ही प्लास्टिक डिझाइनची स्ट्रेंथ आहे जी या सूत्रावरून मोजली जाऊ शकते ही शिअर क्षेत्र वगळून क्रॉस सेक्शनच्या क्षेत्राची प्लास्टिक डिझाइन स्ट्रेंथ आहे तर एका विभागाच्या बाबतीत आपल्याला Mfd मूल्य शोधावे लागेल ज्याला शिअर क्षेत्र वगळता क्रॉस सेक्शनच्या क्षेत्राचे प्लास्टिक डिझाइन स्ट्रेंथ म्हणतात तर Mfd मूल्य आपण बिल्ट अप विभागासाठी d स्क्वेअर Tw बाय 4 गुणिले Fy म्हणून शोधू शकतो आणि M f d हे गुंडाळलेल्या विभागासाठी D स्क्वेअर T डब्ल्यू बाय 4 f y च्या बरोबरीचे आहे जेथे d ही एकूण खोली आहे आणि d ही प्रभावी खोली आहे जी D वजा 2 T f आहे याचा अर्थ असा की जर आपल्याकडे असा विभाग असेल तर आपण हे कॅपिटल D म्हणून शोधू शकतो आणि हे इतके लहान d आहे जे कॅपिटल D वजा 2Tf बरोबर आहे तर विभागांच्या प्रकारानुसार या सूत्रावरून Mfd आढळू शकते आणि नंतर आपण Md मूल्य शोधू शकतो आणि नंतर MvdMdv आणि सेमी कॉम्पॅक्ट सेक्शनसाठी आपण फक्त z e गुणिले f y भागिले गॅमा m0 असे मूल्य शोधू शकतो तर उच्च शिअर असलेल्या अर्ध संक्षिप्त विभागासाठी Mdv मूल्य या सूत्रावरून मोजले जाऊ शकते ज्याला z e f y बाय गॅमा m 0 म्हणतात तर शिअर डिझाइन केल्यानंतर आपण शिअर कडे जाऊ बरोबर तर कलम 8 4 शीअरच्या संदर्भात निकषांचे वर्णन केले आहे कलम 8 4 नुसार घटक रचना शिअर फोर्स नाममात्र शिअर फोर्स पेक्षा गॅमा m 0 vn बाय गॅमा m 0 बरोबर कमी असावी तर ve घटक रचना शिअर फोर्स vn बाय गॅमा m 0 पेक्षा कमी किंवा समान असावी जेथे vn ही एका विभागाची नाममात्र शिअर स्ट्रेंथ आहे आणि vn मूल्य या सूत्रावरून a b f y w बाय रूट 3 मध्ये आढळू शकते a b हे शियर क्षेत्राच्या बरोबरीचे आहे आणि आपण शियर क्षेत्राची गणना कशी करायची हे दाखवले आहे आणि f y w ही वेव्ह ची यील्ड स्ट्रेंथ आहे बरोबर तर v n या सूत्रावरून विभागाची नाममात्र शिअर स्ट्रेंथ मोजली जाऊ शकते जिथे v n हे a v गुणिले f y डब्ल्यू भागिलेरूट 3 च्या बरोबरीचे आहे जेथे f y डब्ल्यू ही वेव्ह ची इल्ड स्ट्रेंथ आहे आणि a v हे शिअर क्षेत्र आहे आणि घटक रचना शिअर फोर्स v हा vn बाय गॅमा m 0 पेक्षा कमी किंवा समान असावा आता कलम 8 1 मध्ये दिल्याप्रमाणे शिअर क्षेत्राद्वारे मोजले जाऊ शकते yaa कलमात असे सांगितले जाते की शिअर क्षेत्र a v विविध प्रकारच्या विभागांसाठी मोजले जाऊ शकते जसे की हॉट रोल्ड विभागासाठी जर प्रमुख अक्ष बेंड होत असेल तर हे d गुणिले tw आहे d ही एकूण खोली आहे आणि वेल्डेड सेक्शनसाठी प्रमुख अक्ष बेंडिंग साठी ते वेल्डेड सेक्शनसाठी लहान d गुणिले tw असेल आणि त्याचप्रमाणे किरकोळ अक्षाबद्दल गरम गुंडाळलेल्या किंवा वेल्डेड विभागासाठी ते 2 गुणिले b गुणिले t f असेल कारण प्रतल दोन बाजूंना आहे म्हणून 2 गुणिले b गुणिले t f बरोबर तर लहान अक्ष बेंडिंग बद्दल हॉट रोल्ड किंवा वेल्डेड विभागासाठी शिअर क्षेत्र 2 गुणिलेb गुणिले t f असेल त्याचप्रमाणे उंचीला समांतर भरलेला आयताकृती पोकळ भाग हा a गुणिले d भागिले b अधिक d असेल d ही एकूण खोली आहे आणि a हे शिअर क्षेत्र आहे आणि रुंदीला समांतर भारित केलेले आयताकृती पोकळ विभाग लहान b भागिले b अधिक d असतील तर एक म्हणजे कॅपिटल D भागिले b अधिक d दुसरे म्हणजे लहान b भागिले b अधिक d आणि गोलाकार पोकळ विभागासाठी ते 2 a भागिले π असेल आणि प्लेट्स आणि सॉलिड बारसाठी ते a a हे क्रॉस सेक्शनल क्षेत्र असेल तर अशा प्रकारे कलम 8 मध्ये दिलेल्या भागाचे शिअर क्षेत्र मोजले जाऊ शकते 1 ज्यातून आपण शिअर क्षेत्र a v मोजू शकतो मग वेव्ह बकलिंगकडे येत आहोत तर आता वेव्ह बकलिंगसाठी आपण पाहू शकतो की जर वेव्ह कॉन्संट्रेटेड भाराखाली ठेवली तर ती स्तंभासारखी वागते याचा अर्थ असा की जर आपल्याकडे I विभाग असेल तर उदाहरणार्थ येथे जर आपल्याकडे कॉन्सन्ट्रेटेड भार असेल तर असे म्हणा की हा एक बीम आहे आणि जर आपण हा विभाग कापला तर हा विभाग a बरोबर आहे तर जर आपण आता एखाद्या विशिष्ट बिंदूवरील लहरीवरील केंद्रित भारामुळे पाहिले तर जर आपण हा विभाग कापला तर हा विभाग a a बरोबर आहे जर आपण आता पाहिले तर एखाद्या विशिष्ट बिंदूवरील वेव्ह वरील कॉन्सन्ट्रेटेड भारामुळे ते कोणत्या प्रकारच्या मेंबर वर झुकेल यावर अवलंबून हे झुकू शकते जर आपण हा विभाग कापला तर हा विभाग aआहे म्हणून जर वेव्ह थिन असेल तर ती झुकेल किंवा कधीकधी ती क्रिपल होऊ शकते आणि कॉन्सन्ट्रेटेड भारामुळे ती क्रिपल होऊ शकते म्हणून आपल्याला हे झुकणे आणि क्रिपल टाळावे लागेल या वेव्ह च्या झुकण्याला आणि वेव्ह च्या क्रिपलिंगला कसे प्रतिबंधित करावे हे आपण तपशीलवार सांगणार आहोत तर तर वेव्ह बकलिंग थिन असल्याने वेव्ह एका स्तंभासारखी वागते म्हणून आपल्याला वेव्ह स्ट्रेंथची गणना करावी लागेल म्हणजे वेव्हच्या केंद्राजवळील अनुलंब कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथची गणना करावी लागेल आणि नंतर आपल्याला ती सुरक्षित आहे की नाही हे तपासावे लागेल तर वेगवेगळ्या ठिकाणी वेव्ह बकलिंगची गणना करण्यासाठी वेव्हची प्रभावी खोली दिली गेली आहे उदाहरणार्थ जेव्हा वेव्हलॅटरल लॅटरल विक्षेपण आणि परिभ्रमणाविरूद्ध नियंत्रित केली जाते तेव्हा प्रभावी खोली d1 बाय 2 म्हणून मानली जाते जिथे d1 ही वेव्हची खोली आहे आणि जर ती लॅटरल विक्षेपणाविरूद्ध नियंत्रित केली गेली आहे परंतु रोटेशनच्या विरोधात नाही तर प्रभावी खोली दोन तृतीयांश d1 असेल आणि जर रोटेशनच्या विरोधात प्रतिबंधित केली गेली परंतु लॅटरल विक्षेपणाविरूद्ध नाही तर प्रभावी खोली d1 असेल आणि रोटेशन आणि लॅटरल विक्षेपणाविरूद्ध प्रतिबंधित केली जाणार नाही तर प्रभावी खोली 2d1 असेल तर वेव्ह ची प्रभावी खोली नियंत्रित स्थितीच्या आधारावर मोजली जाऊ शकते आणि ती येथे दिली आहे की जर लॅटरल विक्षेपण आणि परिभ्रमण यांच्याविरुद्ध नियंत्रित केली तर ती लॅटरल विक्षेपणांविरुद्ध प्रतिबंधित केली तर परंतु परिभ्रमणाविरूद्ध नाही तर दोन तृतीयांश d 1 जर परिभ्रमणाविरूद्ध प्रतिबंधित केली परंतु लॅटरल विक्षेपणाविरूद्ध नाही तर d 1 आणि जर परिभ्रमण आणि लॅटरल विक्षेपणाविरूद्ध प्रतिबंधित केली नाही तर माफ करा तर प्रभावी खोली 2 d 1 आहे तर वेव्ह च्या कंप्रेसिव्ह तणावाची गणना करण्यासाठी हे आवश्यक आहे आता आपण वेव्ह बकलिंग स्ट्रेंथची गणना करू इच्छितो तर वेव्ह बकलिंगच्या स्ट्रेंथ च्या गणनेसाठी आपल्याला वेव्ह बकलिंग कमी करण्यासाठी म्हणजे वेव्ह बकलिंग कमी करण्यासाठी बेअरिंग प्लेट कशी दिली जाणार आहे हे शोधणे आवश्यक आहे उदाहरणार्थ जर एखाद्या मेंबर ला विशिष्ट बिंदूवर कॉन्सन्ट्रेट भार दिला जात असेल तर समजा कॉन्सन्ट्रेट भार P आहे आणि याला बेअरिंग प्लेट म्हणतात तर याला बेअरिंग प्लेट म्हणतात तर हे जर आपल्याला येथे सपोर्ट असेल तर सपोर्ट च्या रिएक्शन मुळे येथे देखील वेव्ह बकलिंगची शक्यता आहे तर येथे देखील आपल्याला बेअरिंग प्लेट प्रदान करणे आवश्यक आहे आणि जर आपण बेअरिंग प्लेट प्रदान केली तर भार 45 अंश कोनातून विखुरला जाईल हा एकप्रतलीय आहे तर ही बेअरिंग प्लेट आहे आणि कॉन्सन्ट्रेटेड भारापेक्षा खाली आहे आणि जर ही तटस्थ अक्ष खोली असेल तर ही रुंदी असेल ज्यासाठी आपल्याला गणना करावी लागेल हे B बरोबर आहे आणि हे B मूल्य B अधिक 2 गुणिले n1 असेल n1 म्हणजे जर डिसपर्शन कोन 45 अंश असेल तर या मूल्याला n1 म्हणतात तर n1 ही 45 अंश कोनातून न्यूट्रल अक्षाच्या पातळीपर्यंत पसरण्याची लांबी आहे तर म्हणून आपण b ला bअधिक 2 n 1 म्हणून शोधू शकतो जिथे स्मॉल b ही लांबी आहे ही स्मॉल b बरोबर आहे तर हे n1 आहे तर B अधिक 2 n1 बरोबर आहे तर आणि या ठिकाणी जर ते असे असेल तर जर मी हे b1 मानले तर आधारावर b1 फक्त B अधिक n1 असेल बरोबर तर कॉन्सन्ट्रेटेड भार Fw b च्या खाली बकलिंग स्ट्रेंथ मी त्याची गणना B गुणिले tw गुणिले Fcd म्हणून करू शकतो बकलिंग सामर्थ्य असे मोजले जाऊ शकते तर कॉन्सन्ट्रेटेड लोडच्या खाली बक्लिंग स्ट्रेंथ बरोबर आणि सपोर्टवर बक्लिंग स्ट्रेंथ b1 गुणिले tw गुणिले F c d बरोबर असेल तर जेथे एफ हा एलोवेबल कॉम्प्रेसिव स्ट्रेस आहे जो बक्लिंग कर्व सी आहे बरोबर त्यानुसार गृहीत वेव्ह च्या स्ट्रेंथ शी संबंधित आहे तर Fcd मूल्य हे एलोवेबल कंप्रेसिव्ह स्ट्रेस आहे आणि ते बक्लिंग वर्ग सी च्या अनुरूप मोजले जाऊ शकते तर जर आपल्याला माहित असेल की tw ही वेव्हची जाडी आहे तर tw ही वेव्हची जाडी आहे तर जर आपल्याला tw चे F c d मूल्य आणि b किंवा b 1 चे मूल्य माहित असेल तर आपण मेंबर ची बक्लिंग स्ट्रेंथ शोधू शकतो आता येथे जेव्हा आपण डिझाइन कॉम्प्रेसिव स्ट्रेस Fcd ची गणना करणार आहोत तेव्हा आपल्याला लॅम्बडाचे मूल्य काय आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे तर लॅम्बडा म्हणजे स्लेंडरनेस रेशो तर स्लेंडरनेस रेशो आपल्याला माहित आहे की आपण L e भागिले r शोधू शकतो r म्हणजे या ठिकाणी r y बरोबर तर L e स्ट्रटची प्रभावी लांबी 0 असेल 7 डी तर जर आपण हे 0 विचारात घेतले तर 0 7 डी बाय आर वाय आर वाय म्हणजे Iyबाय a तर मी 0 7d शोधू शकतो हे I y भागिले a I y म्हणजे b t घन भागिले 12 गुणिले a हे b गुणिले t आहे तर हे 0 7d भागिले t असेल तर हे 0 7d भागिले I y भागिले a I y म्हणजे b t घन भागिले 12 गुणिले a हे b गुणिले t आहे तर हे 0 7 d बाय t बाय रूट 12 बरोबर तर लॅम्बडा आपण असे शोधू शकतो तर हे असे असेल तर गणनेनंतर लॅम्बडा 0 7d गूणिले रूट ओव्हर 12 बाय t हे सुमारे 2 5d बाय टी असेल तर आदर्श वेव्ह स्ट्रटसाठी स्लेंडरनेस रेशो d लॅम्बडा 2 5 गुणिले d भागिले t म्हणून आढळू शकतो ज्यातून स्लेंडरनेस रेशो आढळू शकतो आणि बकलिंग वर्ग सी साठी आपण करू शकतो आणि स्टीलच्या विशिष्ट श्रेणीसाठी आपण F y चे मूल्य शोधू शकतो आपण या पॅरामीटर्सवरून Fcd मूल्य शोधू शकतो तर Fcd मूल्य आपण कॉम्प्रेसिव स्ट्रेस एलोवेबल कंप्रेसिव्ह स्ट्रेस शोधू शकतो एकदा आपण Fcdमूल्य शोधू शकलो की मी Fwb शोधू शकतो म्हणजे बक्लिंग पॉवर वेव्ह बक्लिंग स्ट्रेंथ शोधता येते आता आपण ज्या वेव्ह मुळे ती फेल्युअर ठरू शकते त्याबद्दल चर्चा करू वेव्ह क्रिपलिंग म्हणजे जेव्हा एखादा मेंबर कॉन्सन्ट्रेट भाराखाली असतो उदाहरणार्थ आपल्या कडे येथे सपोर्ट कंडिशन आहे येथे आपल्या कडे सपोर्ट कंडिशन आहे तर हे अशा प्रकारे मूळात अयशस्वी होऊ शकते तर कॉन्सन्ट्रेट फोर्स मुळे सपोर्ट वर केंद्रित फोर्स मुळे वेव्ह क्रिपल होऊ शकतात अन्यथा इतर बाबतीतही ते अयशस्वी होऊ शकते जसे की जर एका विशिष्ट बिंदूवर बीमवर कॉन्सन्ट्रेट फोर्स लागू केली गेली तर वेव्ह क्रिपलिंग देखील येऊ शकते त्यामुळे आता आपल्याला वेव्ह ची क्रिपलिंग करणारी स्ट्रेंथ शोधावी लागेल जेणेकरून आपण त्यानुसार योग्य रचना करू शकू तर येथे ती कॉन्सन्ट्रेट फोर्स P बरोबर आहे आता हे जाणून घेण्यासाठी आपल्याला हे शोधावे लागेल की fwc Fwc मुळात b 1 गुणिले tw डब्ल्यू गुणिले Fyw बाय गॅमा m 0 बरोबर आहे तर b1 गुणिले Tw हे क्षेत्रफळ आहे आणि Fyw ही वेव्ह ची यील्ड स्ट्रेंथ आहे तर b1 गुणिले Tw आपल्याला हे क्षेत्र शोधावे लागेल तर ही b1 म्हणजे काय b1 ही बेअरिंग लांबी आहे तर b 1 आपण अनुभवजन्य पसरण्याचा विचार करून शोधू शकतो की प्रतलातून 1 च्या उतारावर वेव्ह प्रतलांशी जोडणी 2 याचा अर्थ असा की जर आपल्याकडे येथे b च्या लांबीचा भार असेल तर याची लांबी b आहे आणि आपण असे गृहीत धरतो की 1 चा फैलाव 2 उतार हा विखुरलेला आहे तर जर आपण याचा विचार केला तर जर ही फ्लेंज असेल आणि जर ही फ्लेंज असेल आणि जर ही रूट त्रिज्या असेल तर हे मूल्य मुळात T f अधिक r 1 रूट त्रिज्या T f अधिक r 1 असेल आणि हे b 1 b अधिक 2 n 1 बरोबर 2 n 1 होईल आणि n 1 मुळात रूट त्रिज्या आहे आणि n 1 मुळात 2 होईल 5 गुणिले T f अधिक r 1 बरोबर तर आपण काय पाहू शकतो की आपल्याला डिस्पर्शन लांबी शोधावी लागेल जी कॉन्सन्ट्रेट लोडसाठी b अधिक 2 n 1 आहे आणि जर ती आधार स्थितीत असेल तर ती b अधिक n 1 असेल बरोबर 1 असेल बरोबर आता n1 हा 2 5 गुणिले T f अधिक r 1 कारण हा T f आहे आणि हा r 1 आहे तर Tf अधिक r1 ही खोली असेल तर डिस्पर्शन T f अधिक r 1 गुणिले 2 म्हणून एकदा आपण डिस्पर्शन लांबी शोधली की आपण एकूण लांबी b1 आणि b1 शोधू शकतो जर आपल्याला आढळले की आपण FWC ची क्रिपलिंग करणारी वेव्ह क्रिपलिंग करण्याची ताकद शोधू शकतो तर जर ही वेव्ह क्रिपलिंग करण्याची ताकद त्या वेळी मेंबर मध्ये येणाऱ्या भारापेक्षा जास्त असेल तर ते ठीक आहे अन्यथा आपल्याला विभाग वाढवावा लागेल किंवा वेव्ह ची रुंदी वाढवावी लागेल तर ती वेव्ह क्रिपल होणे टाळता येऊ शकते तर आज आपण जे पाहिले आहे त्यावर चर्चा करा की प्रामुख्याने बीमला मोमेंटमुळे डिझाइन करावे लागते आणि नंतर आपल्याला शिअर आणि नंतर इतर निकषांमुळे डिझाइन करावे लागते तर मोमेंट वाहून नेण्याची क्षमता मेंबर ची रचना बेंडिंग स्ट्रेंथ दोन निकषांसाठी आढळू शकते एक म्हणजे कमी शिअर आणि दुसरे म्हणजे उच्च शिअर तर कोडल तरतुदीत कमी शिअर हे डिझाइनच्या बेंडिंग च्या सामर्थ्याची गणना कशी करावी आणि उच्च शिअर हे डिझाइनच्या बेंडिंग च्या स्ट्रेंथ ची गणना कशी करावी यासाठी दिले आहे मग एकदा रचना बेंडिंग ची स्ट्रेंथ मोजली गेली की आपण शिअर स्ट्रेंथ आणि रचना शिअर स्ट्रेंथ ची गणना करू जर ती रचनापेक्षा जास्त असेल तर ती मेंबर वर काम करणाऱ्या शिअर फोर्स पेक्षा जास्त असेल तर ते ठीक आहे अन्यथा आपल्याला पुन्हा विभागाचा आकार वाढवून पुन्हा रचना करावी लागेल आणि आपल्याला हे देखील तपासावे लागेल की याचा अर्थ असा आहे की ते वेव्ह क्रिपलिंग आणि वेव्ह बकलिंग अंतर्गत सुरक्षित आहे त्यामुळे त्या निकषांचीही पूर्तता करावी लागेल अर्थात आपण विक्षेपण निकषांविषयी चर्चा केलेली नाही ज्यांची पूर्तताही करणे आवश्यक आहे याचा अर्थ भार आणि आधार स्थितीमुळे मेंबर वर येणारे जास्तीत जास्त विक्षेपण काय आहे आणि मर्यादित विक्षेपण काय आहे आणि जर निकष पूर्ण झाले तर ठीक आहे अन्यथा आपल्याला पुन्हा करावे लागेल तर अशा प्रकारे आपण लॅटरल आधार असलेल्या बीमची रचना करू शकतो तर बाजूच्या आधारावर बीमची रचना कशी करावी यावर चर्चा केली गेली आहे पुढील वर्गात आपण त्या लॅटरली आधार असलेल्या बीमचे एक उदाहरण पाहू आणि त्या बीमची रचना कशी करायची ते पाहू आभारी आहे